या लेक्चरमध्ये आपण सायबर सिक्युरिटी या महत्त्वाच्या टॉपिक वर बोलू खरंतर आय ओ टी इंडस्ट्रियल आय ओ टी तसेच इतर इंडस्ट्रीजच्या दृष्टीने हा अत्यंत चिंताजनक विषय आहे इंडस्ट्री 4 0 संदर्भात आपण ज्या गोष्टी चर्चा केल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेतच लोकांना त्यांच्या सिस्टीम सायबर फिजिकल सिस्टीम तसेच डेटाचे सिक्युरिटी बद्दल चिंता वाटणे सहाजिकच आहे सिस्टम कडून गोळा केला जाणारा आणि ट्रान्समिट केला जाणारा डेटाचे सिक्युरिटी प्रायव्हसी पाळली गेली पाहिजे एखाद्या व्यक्तीकडून प्राप्त झालेला डेटा विश्वासार्ह असायला हवा तर जेव्हा सायबर सिक्युरिटीची चर्चा केली जाते तेव्हा यासारखे वेगवेगळे संबंधित मुद्दे असतात सिक्युरिटी प्रायव्हसी आणि विश्वास या एकमेकांशी संबंधित गोष्टी आहे कोणत्याही सिस्टम च्या संदर्भात आणि निश्चितपणे कोणत्याही इंटरनेट आधारित सिस्टम आणि लो पॉवर रिसोर्सेस प्रतिबंधित प्रणाली आयओटी आयआयओटी इत्यादींसाठी ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे इंडस्ट्री 4 0 संदर्भात आपण सायबर सिक्युरिटीचे बेसिक कन्सेप्ट वेगवेगळे एलिमेंट समजून घेणे महत्त्वाचे आहे उद्योगांमधील सायबर फिजिकल सिस्टमला सुरक्षित करण्याच्या दृष्टीने असलेल्या धोक्याचे काही प्रकार आहेत आपण प्रत्येक मुद्दा डिटेलमध्ये पाहू सायबर सिक्युरिटी काय म्हणजे काय मुळात तिथे असलेल्या सायबर इन्फ्रास्ट्रक्चरची ही सुरक्षा असते खरेतर कॉम्प्युटिंग एन्व्हायरमेंट मध्ये सायबर स्पेस कम्प्युटिंग सोबत कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल चर्चा होत असते त्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा समावेश असतो केवळ सायबर इन्फ्रास्ट्रक्चरची सिक्युरिटी महत्त्वाची नाही तर कम्प्युटिंग मशीन नॉन कम्प्युटिंग मशीन यांची फिजिकल सिक्युरिटी देखील आवश्यक असते इतर सर्व प्रकारच्या मशीन ज्या मशीनवर सायबर इन्फ्रास्ट्रक्चर कार्यरत असते त्यांची फिजिकल सिक्युरिटी महत्वाची असते आपण दोन गोष्टींबद्दल चिंतित आहोत एक म्हणजे सायबर सिक्युरिटी आणि दोन फिजिकल सिक्युरिटी या दोन भिन्न गोष्टींची आपण प्रामुख्याने सिक्युरिटी संदर्भात काळजी घेतो कशापासुन प्रोटेक्शन करावे तर वेगवेगळ्या अटॅक पासून प्रोटेक्शन करावे इन्फ्रास्ट्रक्चर वर आघात करू पाहणाऱ्या घटकांकडून अटॅक केला जातो इंडस्ट्रियल आय ओ टी संदर्भात मूलभूत आधार म्हणजे मशीन्स सर्व सिस्टम एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि त्यामुळे इंटर नेटवर्क चा भाग असतात आपण वेगवेगळ्या इंट्रोडर सिस्टममध्ये येण्याची आणि सिस्टमला हानी पोहोचवण्यासाठी काही प्रकारचे हल्ले करण्याचा प्रयत्न करण्याच्या संभाव्यतेबद्दल बोलत आहोत उदाहरणार्थ इंट्रोडर त्यांची ऑपरेटिंग पद्धती वेगवेगळ्या प्रकारचा डेटा ट्रान्समिशन होणे डेटा चोरून नेणे नेटवर्क हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि फिजिकल मशीनला ला इजा करणे इत्यादी इंटरनेट कनेक्ट केलेल्या जगात सायबर सिक्युरिटीचे हे सर्व भिन्न पैलू आहेत सायबर सिक्युरिटीची चर्चा करताना हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि डेटा यांचे प्रोटेक्शन कसे करावे याबद्दल बोलले गेले पाहिजे साधारणतः सायबर फिजिकल सिस्टीम एंटरप्राइजेस सायबर सिक्युरिटी आणि फिजिकल सिक्युरिटी या दोन्ही गोष्टी डेटा सेंटरच्या अन ऑफिशियल एक्सेस टाळण्यासाठी वापरतात आपण कशाचे आणि कशापासुन प्रोटेक्शन करायला हवे डेटामध्ये अनऔथोराझ्ड तसेच अनऑफिशियल चेंज अनऔथोराझ्ड तसेच अनऑफिशियल डेटा डिलीशन आणि अन सर्टिफाइड एक्सेस या तीन वेगवेगळ्या गोष्टींबद्दल प्रोटेक्शन करायला हवे साधारणतः आय ओ टी इंडस्ट्रियल आय ओ टी सिस्टिम कशा पद्धतीने काम करतात ते आपण समजून घेऊया ते आपण समजून घेऊया आणि या गोष्टीबद्दल आपण यापूर्वी महत्त्वपूर्ण तपशीलात चर्चा केली आहे आपल्याकडे वेगवेगळे सेन्सर्स असलेल्या निरनिराळ्या फिजिकल सिस्टम आहे उदाहरणार्थ मशीन क्रमांक एक वर काही सेन्सर आहेत मशीन क्रमांक दोन वर काही वेगळे सेन्सर आहे अशाप्रकारे वेगवेगळ्या मशीनवर एक किंवा अनेक सेंसर आहेत सध्या एका मशीनवर एक सेंसर अशा पद्धतीचे डायग्रॅम वर स्लाईड मध्ये दाखवली आहे एखाद्या मशीन वर बरेच सेन्सर असण्याचे शक्यता असू शकते सेन्सर्स काय काम करतात आपण मागे पाहिले नेटवर्कच्या मदतीने मशीन इतर इन्फ्रास्ट्रक्चरला डेटा पाठवतात डेटा सेंटर किंवा सर्वरला डेटा मिळाल्यानंतर अनॅलिटिक्स रन केले जाते अनॅलिटिक्स नुसार प्रमाणे आपल्याला काहीतरी एक्शन इम्प्लिमेंट करावी लागते साधारणतः आय ओ टी इंडस्ट्रियल आय ओ टी सिस्टिम अशा पद्धतीने काम करतात

येथे विविध लेयर स्तर काय आहेत सेन्सर्स त्यांच्या ऑपरेशन कक्षेतील फिजिकल एन्व्हायरमेंट सेन्स करतात डेटा गोळा करून नेटवर्कला पाठविला जातो मग डेटा एका नेटवर्क कडून दुसऱ्या नेटवर्क कडे अनॅलिटिक्स साठी पाठविला जातो आणि तेथे प्रोसेस असू शकते किंवा काही प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये अगदी जे घडेल ते देखील डेटाचे अनॅलिटिक्स असू शकते आपण सायबर सिक्युरिटी बद्दल बोलत आणि या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत उदाहरणार्थ या सिस्टमचे अनधिकृत प्रवेश आणि संभाव्य हानीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे आपण ते कसे करू एक गोष्ट अशी आहे की या सेन्सर्सकडून प्राप्त केलेला डेटा आपण त्याचे संरक्षण करू शकतो आपल्याकडे काय आहे डेटा किंवा माहिती सिक्युरिटी आहे मग आपल्याला काय करावे लागेल हा क्रमांक 1 आहे क्रमांक 2 डेटा नेटवर्कद्वारे पाठवावा लागेल त्यासाठी नेटवर्क किंवा आंतर नेटवर्क सिक्युरिटी असणे आवश्यक आहे त्यासोबतच सिस्टम वर असलेल्या एप्लीकेशन्स सिक्युरिटी देखील आवश्यक आहे सिक्युरिटी त्याच्या दृष्टीने इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सिस्टम चे यूजर तसेच वेगवेगळे एक्टर्स यांना सिस्टम कसे हाताळायचे याचे माहिती किंवा शिक्षण देणं आवश्यक आहे सिस्टम रिलेटेड काही महत्त्वाचे इशू आणि सिस्टम चे आर्किटेक्चर कसे आहे इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे म्हणजे आपण युजर त्यादृष्टीने सिक्युरिटीचे महत्त्व अधोरेखित करीत आहोत शेवटी एकूणच ऑपरेशन च्या सिक्युरिटीवर जे ऑपरेशन चालवली जात आहेत त्यामुळे ऑपरेशनल सिक्युरिटी महत्त्वाच्या आहे अशाप्रकारे आयओटी किंवा आयआयओटीच्या संदर्भात आपल्या वेगवेगळ्या सिक्युरिटी संबंधी चिंता आहेत महत्त्वाचे भाग म्हणजे सायबर सिक्युरिटी एप्लीकेशन सिक्युरिटी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डेटा सिक्युरिटी नेटवर्क सिक्युरिटी ऑपरेशनल सिक्युरिटी तसेच एंड यूजर सिक्युरिटी आहेत एप्लीकेशन सिक्युरिटी म्हणजे जे बाहेर च्या धोक्यांपासून डोक्यात पासून एप्लीकेशन चे सिक्युरिटी बद्दल खात्री देणे तर या विशिष्ट सिक्युरिटी साठी मुळात काही सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि प्रक्रियात्मक पद्धती वापरल्या जाऊ शकतात अशा प्रकारच्या सिक्युरिटी साठी काय हवे असते म्हणजे सॉफ्टवेअर पातळीवर तसेच हार्डवेअर स्तरावर काही प्रकारचे काउंटरमेजर करणे अशा प्रकारच्या प्रोटेक्शन साठी सॉफ्टवेअर निर्बंध म्हणजे फायर वॉल्स वापरू शकतात तसेच हार्डवेअर निर्बंध काउंटर मेजर म्हणजे प्रॉक्सी रुटर किंवा तत्सम प्रकारचे डिव्हाइसेस ज्याचा उपयोग आउट साइड धोके टाळण्यासाठी होऊ शकतो अशाप्रकारे काही काउंटर मेजर्स सिक्युरिटी साठी तयार करता येतात इन्फॉर्मेशन सिक्युरिटी खरेतर सायबर सिक्युरिटी चा एक भाग आहे इंफॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस पॉलिसी आणि आवश्यक असलेले टूल यांची चर्चा नियमांच्या आधारावर पॉलिसीआणि टूल्स यांच्याकडून निरनिराळे धोके फिल्टर केले जातात त्या अनुषंगाने पॉलिसी आणि टूल्स यांचे इम्पलेमेंटेशन करावे लागते त्यासाठी डेटा अवेलेबिलिटी इंटिग्रिटी कॉन्फिडन्ससीएलेटी आवश्यक आहे तेव्हा बिजनेस आण इंडस्ट्रीच्या दृष्टीने इंफॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे डेटा अवेलेबिलिटी इंटिग्रिटी कॉन्फिडन्ससीएलेटी आवश्यक आहे नेटवर्क सिक्युरिटी म्हणजे नावात म्हटल्याप्रमाणे अन्ऑथोराइझ एक्सेस पासून नेटवर्क प्रोटेक्ट करणे त्यासाठी फिजिकल आणि सॉफ्टवेअर एक्शन नेटवर्क आर्किटेक्चर प्रोटेक्शन साठी घ्याव्या लागतात नेटवर्क सिक्युरिटी मुळे अन्ऑथोराइझ एक्सेस इम्प्रोपर युज फॉल्ट डीलेशन डीमोलेशन पासून प्रोटेक्शन मिळते नेटवर्क सिक्युरिटी बेसिक नेटवर्क वर आधारित अन्ऑथोराइझ यूजर पासून कॉम्प्युटर सारखे इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज होण्यापासून प्रोटेक्टिव्ह प्लॅटफॉर्म आहे मुळातच नेटवर्क वर संभाव्य हल्लेखोर येऊ शकतात आणि भिन्न हल्ले करू शकतात ऑपरेशन सिक्युरिटी एक प्रकारची अनलिटिकल एक्शन असते ज्याचा उपयोग इन्फॉर्मेशन बेनिफिट्स कॅटेगोरिझेशन आणि प्रोटेक्शन तसेच रेगुलेशन कंट्रोल साठी होतो बिझनेसच्या दृष्टीने प्रोटेक्शन हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण त्यामुळेच बिझनेस रिलेटेड ऑपरेशनल सिक्युरिटी ऍक्टिव्हिटीज सिक्युअर होऊ शकतात एंड यूजर एज्युकेशन इंडस्ट्रीच्या दृष्टीने एंड यूजर हे सगळ्यात मोठी सेक्युरिटी रिस्क आहे सिक्युरिटी साठी त्यांना सर्वप्रथम कॉम्प्रमाईज करावे लागते साधारणतः एंड यूजर तसेच एम्पलोयी यांना इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इन्फॉर्मेशन याबद्दल चे धोके माहिती नसतात म्हणजेच एंड युजर हे सुरक्षिततेच्या दृष्टीने असुरक्षित मुद्दे असू शकतात त्यांना पुरेसे शिक्षण घ्यावे लागेल जेणेकरून नकळत ते अटॅकरांसाठी दरवाजे उघडणार नाहीत आपल्याला माहिती आहे की सध्या सायबर क्राईम्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत म्हणूनच इंडस्ट्रीच्या दृष्टीने त्यांच्या एम्प्लाइजला सायबर अटॅक बद्दल एज्युकेट करणे आवश्यक आहे सायबर सिक्युरिटी थ्रेट कोणकोणत्या आहेत सायबर सिक्युरिटी थ्रेट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्या सर्वांना समजून घेणे हे एक खूप मोठे काम आहे रॅम्सवेअर हा नेहमी आढळणारा अटॅकर प्रकार आहे हा थ्रेट अटॅकरला यूजर कंप्यूटर मधील फाइल्स कूटबद्धीकरण करून लॉक करण्याचे फॅसिलिटी देतो त्याबदल्यात युजर कडून कॉम्प्युटर वापरण्यासाठी पैशांची डिमांड करतो अशा प्रकारच्या अटॅकचे उदाहरण म्हणजे लोकी रॅम्सवेअर अटॅक मालवेयर नावाचा कॉम्प्युटर प्रोग्रॅम हादेखील कम्प्युटर चे फंक्शन बिघडवतो व्हायरस स्पाय वेअर इत्यादी मालवेयर चे प्रकार आहेत आपण ट्रोजन हॉर्स या संदर्भात ऐकून आहोतच तर अशा प्रकारचे मालवेअर साधारण कम्प्युटरचे आणि सायबर इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन मध्ये व्यत्यय आणतात बऱ्याचदा ते कदाचित सिस्टमचे कामकाज पूर्णपणे व्यत्यय आणू शकत नाहीत परंतु विशिष्ट ऑपरेशन्सवर विशिष्ट प्रोसिजर विशिष्ट प्रोसेस मध्ये व्यत्यय आणू शकतात आणि यामुळे नियमित वापर कर्त्यास त्यांचे कायदेशीर कार्ये करण्यास त्रास होतो सोशल इंजीनियरिंग या अटॅकमध्ये युजर्सचे दिशाभूल करण्यासाठी त्याच्याशी संवाद साधला जातो सोशल इंजिनिअरिंग गंभीर स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी आधीपासून सुरक्षित केलेली सिक्युरिटी पॉलिसी तोडते तेव्हा सोशल इंजीनियरिंग सायबर सिक्युरिटी मध्ये हे सिक्युरिटी पॉलिसीज मोडली जातात उदाहरणार्थ वॉटरिंग होल फिशिंग हा अटॅकचा एक प्रकार आहे जेथे चुकीची माहिती पाठविली जाते ही माहिती मुळात खोटी ईमेल पाठविण्याच्या स्वरूपात असते जी ओळखण्यायोग्य स्त्रोतांद्वारे पाठविली जाते परंतु लॉगिन माहिती किंवा क्रेडिट कार्ड माहिती यासारखी गंभीर डेटा मिळविणे हे उद्दीष्ट असते तर फिशिंग अटॅक जे आधीच ईमेल त्याच्या स्वरूपात केले जातात ते तुम्हाला क्रेडिट कार्ड माहितीबद्दल विचारतील लॉगिन माहिती मिळाली की ईमेल खाते काही दिवसांनंतर इनव्हॅलिड होणार आहे अशा प्रकारच्या गोष्टीचे उदाहरण म्हणजे गुगल डॉक्स फिशिंग आणि ड्रॉपबॉक्स फिशिंग अटॅक आणि ते या भिन्न प्रकारच्या इतर फिशिंग अटॅकसारखे आहेत आणि जे वेगवेगळ्या सिस्टीमवर शक्य आहेत

आता इंडस्ट्रियल इंटरनेट बद्दल बोलूया इंडस्ट्रियल इंटरनेट म्हणजे साधारणतः वेगवेगळ्या गोष्टींचा म्हणजेच सेन्सर अक्टुएटर आणि इंटरनेट ऑफ थिंग्स इत्यादी गोष्टींचा वापर म्हणजेच इंडस्ट्रियल इंटरनेट डेवलपमेंट मध्ये कॉम्प्युटर पीपल मशीन इत्यादी गोष्टींचा सहभाग असतो हवा असलेला बिझनेस रिजल्ट मिळवण्यासाठी इंडस्ट्रियल इंटरनेट इंडस्ट्रियल इंटेलिजंट एक्शन आणि एडव्हान्स डेटा अनॅलिटिक्स टूल यांचा वापर करते इंडस्ट्रियल इंटरनेट चे उदाहरण म्हणजे ऑटोनॉमस कार आणि इंटेलिजंट रेलरोड सिस्टम इंडस्ट्रियल आय ओ टी साठी सिक्युरिटी यशुस महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी नीरनिराळे सिक्युरिटी स्टैंडर्ड डिझाईन करावे लागतात इंडस्ट्रीच्या दृष्टीने स्मार्ट फॅक्टरी प्लॅटफॉर्मवर डायवर सिस्टीम आणि इक्विपमेंट इंटिग्रेटेड पद्धतीने वापरले जातात इंडस्ट्रीमध्ये काही गोष्टी वर्षानुवर्ष म्हणजेच लेगसी सिस्टम असतात काही सिस्टम नुकत्याच आलेल्या असतात ज्या मध्ये सिक्युरिटी अस्पेक्ट्स तयार केलेले असतात म्हणूनच विशेषतःलेगसी सिस्टीम इम्पलेमेंटेशन करताना सिरीयस पद्धतीने पाहायला हव्यात कारण अशा सिस्टीमवर अटॅक होण्याचे शक्यता जास्त असते अटॅकला सिस्टीम च्या आत मध्ये प्रवेश करणे सोपे असते कारण की जुन्या काळात सेक्युरिटी अस्पेक्ट्स खूप काही समजलेले नसावेत आणि त्याकाळच्या सिस्टीम फारशा सिक्युअर नसाव्यात अशाच सिस्टीम मध्ये काही महत्त्वाचे मुद्दे राहून गेले असावेत आणि अटॅकर नेमके त्यावर अटॅक करू शकतात त्यामुळे प्रत्येक आठवड्याला प्रोडक्शन सिस्टीम सोबतच संपूर्ण फॅक्टरी इंडस्त्रियल प्रोसेस द्वारा रिस्क वर असू शकते तर आयआयओटी लागू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हाती सिक्युरिटी देणे धोकादायक आहे तर आयआयओटी आणि इंडस्त्री 4 0 त्यादृष्टीने सायबर सिक्युरिटी च्या रिक्वायरमेंट काय आहे सर्वप्रथम मूलभूत रिक्वायरमेंट फक्त आयआयओटी ला ऍप्लिकेबल आहे असे नसून सर्व साधारण सिस्टमला ऍप्लिकेबल आहे ती म्हणजे सी आय ए ट्रायड या ठिकाणी सी म्हणजे कॉन्फिडन्सशियालिटी आय म्हणजे इंटिग्रिटी ए म्हणजे अवेलेबिलिटी याव्यतिरिक्त चा दुसरा रिक्वायरमेंट सेट म्हणजे रिलायबलिटी आणि सेफ्टी या रिक्वायरमेंट आयआयओटी स्पेसिफिक असतात सीआयए ट्रायडमधील कॉन्फिडन्सशियालिटी म्हणजे माहिती अनधिकृत पणे उघड करण्यापासून थांबवणे इंटिग्रिटी म्हणजे अवेलेबिलिटी सुनिश्चित करते की डेटा कोणत्याही अनधिकृत मार्गाने बदलला जाऊ शकत नाही रिलायबलिटी सुनिश्चित करते की माहिती केवळ अधिकृत वापरकर्त्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे आयआयओटीच्या संदर्भात सायबर सिक्युरिटी ची तरतूद करण्याच्या संदर्भात ही काही आव्हाने आहेत मुळात जेव्हा आपण इंडस्ट्रीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण मशीन्सविषयी बोलत होतो जेथे वेगवेगळे सेन्सर अॅक्ट्युएटर सर्व नोड्स सर्व इंटरनेटवर्क असतात ते सर्व एकमेकांशी जोडलेले असतात अशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये फिजिकल सिस्टिमच्या मदतीने ट्रान्सफॉर्मेशन घडते म्हणजेच वर्षानु वर्षांपासून कनेक्टेड असलेल्या सेन्सर्स अॅक्ट्युएटर सिस्टम इत्यादी प्रकारच्या गोष्टी इंटरनेटवर्क मुळे स्मार्ट सिस्टीम मध्ये ट्रांसफ़र होतात अशा प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन होताना त्याच्याशी संबंधित असुरक्षा रिस्क इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात इंडस्ट्रियल इंटरनेट चा विचार करता मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या ट्रान्सफॉर्मेशन कॅपअबीलिटी उदाहरणार्थ लॉजिस्टिक इंडस्ट्री शिपिंग इंडस्ट्री हेल्थकेअर इंडस्ट्री यांचा वेगळेपणाने विचारात घ्यावे लागतात तर काय घडू शकते डेटा ब्रीचेस Breaches उल्लंघन करून वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम आणि अटॅक करणे शक्य आहे इंडस्ट्री 4 0 च्या सायबर सेक्युरिटी च्या दृष्टीने कॉन्फिडन्ससीएलेटी ऑथेन्टीसिटी इंटीग्रॅशन नॉन रिप्यूडायस्टेशन एक्सेस कंट्रोल इत्यादी मुद्दे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे इंडस्ट्रीमधील मशीन आणि डिव्हाइसेस यांना स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण कम्प्युटर नेटवर्कचा सिस्टीम मध्ये वापर करत आहोत तर तेथे काही नवीन इंटरनेट सिक्युरिटी इशू आहेत त्या या इंट्रोडक्शन आणि ट्रान्सफॉर्मेशन परिचय परिवर्तन प्रोसेस द्वारे ओळखाव्या लागतील वेगवेगळ्या मेथोडोलॉजीचे भिन्न ऍलगोरिदम आहेत उदाहरणार्थ सायबर अटॅक डिटेक्शन कॉम्प्युस्टेशनल इंटेलिजंट सिस्टम प्लॅटफॉर्म भविष्यात येणाऱ्या अटॅक संदर्भात अंदाज करू शकते हा प्लॅटफॉर्म डेटा गोळा करून फिल्टर करतो सिआय ए सिस्टम डेटा अनॅलिटिक्स ऍलगोरिदमचा उपयोग भविष्यातील संभाव्य थ्रेट शोधण्यासाठी करते अजून एक प्रकार म्हणजे सॉफ्टवेअर डिफाइन क्लाऊड मॅन्युफॅक्चरिंग आर्किटेक्चर या सिस्टमचे सॉफ्टवेअर प्लेन हार्डवेअर प्लेन आणि इंसेंबल इंटेलिजंट फ्रेमवर्क असे तीन पार्ट असतात सॉफ्टवेअर प्लेन मध्ये डेटा टॅप पॉईंट निगडीत कंट्रोल एलिमेंट असतात असे कंट्रोल एलिमेंट कम्युनिकेशन आणि इतर ऍक्टिव्हिटी यांच्याशी संबंधित असतात सॉफ्टवेअर डिफाइन क्लाऊड मॅन्युफॅक्चरिंग आर्किटेक्चर मध्ये स्ट्रीमिंग डेटा कंट्रोल एलिमेंट कडून ई आय एफ ला सप्लाय केला जातो डेटा EIF द्वारे शोधला जातो आणि EIF देखील अबॅनॉर्मलिटी विकृती शोधण्यासाठी जबाबदार आहे अशाप्रकारे आपण या लेक्चरमध्ये सायबर सिक्युरिटीचे महत्त्व समजून घेतले आहे सायबर सिक्युरिटी चे डिफरंट एलिमेंट्स होऊ शकणारे पॉसिबल अटॅक आणि इंडस्ट्री 4 0 मधील आय ओ टी इंडस्ट्रियल आय ओ टी प्लॅटफॉर्म यासंदर्भात चर्चा केली या विषयातले अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वर काही पुस्तके रेफरन्स म्हणून दिले आहेत तुम्ही ते वाचू शकतात वरील रेफरन्सेस तुम्ही सर्च करू शकतात त्याद्वारे तुम्हाला नवीन इशू तसेच सोलुशन देखील मिळू शकतात सायबर सिक्युरिटी आय ओ टी इंडस्ट्रियल आय ओ टी सिक्युरिटी क्षेत्रात विविध विषयांवर रिसर्च चालू आहे म्हणूनच जर आपणास खरोखर या क्षेत्राबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला उपलब्ध असलेल्या या भिन्न रेफरन्स वाचावे लागतील आणि जर आपणास सिक्युरिटी रिसर्चर असल्यास आपणास आवड असेल तर तुम्हाला या भिन्न साहित्यातून आणि बाहेरील अधिक तपशीलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे धन्यवाद